ठीक आहे आम्ही ३ रे स्पष्टीकरणात्मक उदाहरण ज्याच्याकडे पाहात आहोत ते एका प्रबलित मॅसोनरी भिंती च्या प्लेन मधील फ्लेक्झर आणि शिअर डिझाईन हाताळते तर हे घटक डिझाईनशी संबंधित आहे जे आम्ही विशेषत प्लेनमधील शिअर प्लेनमधील फ्लेक्झर आणि प्लेनमधील शिअर यासाठी पहात आहोत तर आपण ४ ३ मीटर लांबीच्या आणि ३ मीटर उंचीच्या परिमाणाच्या शिअर भिंतीचा विचार करूया २०० मिलीमीटर जाडीच्या पोकळ काँक्रीट मॅसोनरी युनिट सह बांधली आहे आम्ही प्लेनमधील फ्लेक्झरसाठी डिझाईन करीत आहोत आणि शिअर बाजू कडून येणारे भुकंपाचे बल येथे ३८ kN मानले आहे आता हे भुकंपाचे बल प्रबलित मॅसोनरीच्या भिंतीशी संबंधित आहे आणि अर्थातच हे R घटकावर अवलंबून आहे जे भिंती मधील या पातळीशी संबंधित भुकंपाच्या बलावर पोहचण्यासाठी वापरले गेले आहे तर हे बाजू कडून येणारे भुकंपाचे बल आहे जे आपण प्रबलित मॅसोनरीच्या भिंती साठी वापरू शकतो जर तुम्ही हे एक प्रबलित नसलेली मॅसोनरी भिंत म्हणून डिझाईन करणार असाल तर किंवा जर एक प्रबलित नसलेली मॅसोनरी भिंत व्यावहारिक आहे की नाही हे तपासणार असाल तर बाजू कडून येणारे भूकंप बल वेगवेगळे असायला हवे कारण R घटक जो तुम्ही वापरत आहात तो एका प्रबलित नसलेल्या मॅसोनरी टाइपोलॉजी साठी वेगळा असेल तर कोणत्या बाबी निर्धारित केल्या पाहिजेत प्लेन मधील फ्लेक्झर रिइन्फोर्समेंट आणि प्लेन मधील शिअर रिइन्फोर्समेंट आमच्याकडे उपलब्ध असलेली माहिती तेथे ह्या भिंतीवर एक लाईव्ह भार कार्यरत आहे तुम्ही हे गृहीत धरू शकता की एका इमारत प्रणालीवर ह्या गणना केल्या गेल्या आहेत आणि मग भिंतीवर कार्यरत लाईव्ह भार आम्हाला प्रदान केला जाईल भिंतीवर ३२ kN चा एक सुपरइम्पोज्ड् भार देखील कार्य करतो आणि प्रबलित मॅसोनरी टाइपोलॉजीशी संबंधित बाजू कडून येणारे भूकंप बल या भिंती मध्ये ३८ kN पर्यंत कार्य करेल स्वतःच्या वजनाचा अंदाज लावण्यासाठी स्वतःच्या वजनामुळे येणारा डेड भार मॅसोनरीचे युनिट वजन २० kNm3 मानले जाऊ शकते आणि मॅसोनरीचे प्रिझम सामर्थ्य ८ MPa आहे HYSB बार विचारात घेणार्या स्टील साठी अनुज्ञेय स्ट्रेस २३० MPa आहे आणि पोकळ ब्लॉक चे बांधकाम बेड जॉईंट मॉर्टर ची रुंदी जी आम्ही आमच्या गणनांमध्ये विचारात घेत आहोत ६० mm आहे तर आम्ही मुळात ३० ३० कडे पाहत आहोत तुम्ही तुमच्या स्लाईड वर तुम्ही पाहू शकता जो छायांकित भाग आहे तर ३० ३० ही बेडेड मोर्टरची रुंदी आहे जी आम्ही गणनांमध्ये विचारात घेत आहोत आणि ही एक विशिष्ट धारणा आहे वेब सामान्यतः मॉर्टर्ड नसते बांधकामाच्या सुलभतेसाठी तो भाग सामान्यपणे मॉर्टर्ड केलेला नसतो आणि जरी तो मॉर्टर्ड असेल तरीही पोकळ ब्लॉकच्या बांधकामात तुम्ही त्या क्षेत्राच्या योगदानाकडे दुर्लक्ष करू शकता पोकळ्यांचा काही भाग तुमच्या ग्राउट ने भरलेला असू शकतो आणि काही भाग कदाचित असू शकत नाही तर मला भारा च्या प्रकरणाकडे येऊ द्या भार प्रकरणांची आणि त्यांच्यातील संयोजनाची गणना भिंतीचे स्वतःचे वजन डेड भारां पैकी एक आहे जे तुम्हाला विचारात घेणे आवश्यक आहे हे एक पोकळ ब्लॉक बांधकाम आहे आपण असे समजू या की ५० टक्के ब्लॉक्स् पोकळ म्हणून कायम आहेत तर २० किलो न्यूटन प्रति घनमीटर गुणिले भिंतीची रुंदी ० २ मीटर ५० टक्के पोकळ मानून आणि भिंतीची एकूण लांबी आणि भिंतीची उंची अनुक्रमे ४ ३ आणि ३ ३ मीटर आहे आमच्याकडे भिंतीवर कार्यरत असणारा ३२ kN चा एक सुपरइम्पोज्ड् भार देखील आहे म्हणून एक डेड भार येथे ३२kN २५ ८kN ५७ ८kN आहे आणि तेथे भिंतीवर कार्य करणारा १५ kN चा एक लाईव्ह भार किंवा एक सुपरइम्पोज्ड् भार आहे आम्ही भुकंपाच्या डिझाईन कडे पहात आहोत आणि म्हणूनच आम्ही भूकंप तसेच गुरुत्व भार संयोजन पाहत आहोत आणि या संयोजना अंतर्गत परवानगीच्या स्ट्रेसेस मध्ये वाढ करण्याची परवानगी आहे तर तुम्ही परवानगीच्या स्ट्रेसेस कडे पाहायला हवे की ते कसे वाढवता येतील एक तर तुम्ही तुमच्या गणनांमध्ये परवानगीचे स्ट्रेसेस ३३ टक्के द्वारा वाढवा यात भूकंप अधिक गुरुत्वाकर्षण भाराचे संयोजन आहे किंवा तुमच्याकडे त्याला समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला नेण्याची शक्यता आहे आणि तुमचे भार ७५ टक्क्यां पर्यंत कमी करा आणि १०० टक्के परवानगीचे स्ट्रेसेस वापरणे सुरू ठेवा १३३ टक्के नाही तर हे करणे अधिक सोयीचे आहे कारण तुम्ही संयोजनांसह तुमच्या सर्व भार आणि भार प्रकरणावर हे समानपणे लागू करू शकता तर आम्ही आमच्या गणनांमध्ये भार ७५ टक्क्यां पर्यंत कमी करू ज्यामुळे परवानगी असलेल्या स्ट्रेसेस मध्ये वाढ कारणीभूत होईल जिला संयोजनामुळे परवानगी आहे कोणती भार प्रकरणे आहेत ज्यांचा आम्ही विचार करू शकतो ठीक आहे सामान्यतः दोन भार प्रकरणे आहेत की आपण विचारात घ्यावीत एक अशी परिस्थिती आहे की तुमच्याकडे आहे तुमच्याकडे डेड भार आहे तुमच्याकडे लाईव्ह भाराचा फायदेशीर प्रभाव आहे आणि तुमच्याकडे भूकंप भार आहे तर ते लाईव्ह भारा च्या सकारात्मक परिणामसह गुरुत्वाकर्षण अधिक भुकंपाचे संयोजन आहे आणि मी आधी केलेल्या वक्तव्यामुळे आम्ही ७५ टक्के भार घेत आहोत तर ० ७५ DLLLEL हे आमचे पहिले भार प्रकरण आहे आणि दुसरे भार प्रकरण मुख्यतः त्या प्रभावांसाठी आहे जेथे संरचनेत काही प्रमाणात विघटन होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही कमी डेड भार पाहतो आणि आम्ही लाईव्ह भार विचारात घेत नाही तर भार प्रकरण ० ९ DL EL आहे एकूण भारा च्या ७५ टक्के विचारात घेऊन या प्रकरणात आमच्याकडे भार प्रकरण ० ६७ DL ० ७५ EL म्हणून आहे या टप्प्यावर मी फक्त सांगू इच्छितो की आपण जी दोन भार प्रकरणे पाहत आहोत की वर्किंग स्ट्रेस दृष्टिकोनासाठी योग्य आहेत तथापि जर तुम्ही IS १८९३ भाग १ २०१६ किंवा राष्ट्रीय भवन निर्माण संहिता २०१६ चा विचार केला तर त्यांनी नमूद केलेली भार प्रकरणे लिमिट स्टेट दृष्टिकोन संबंधित आहेत जेथे तुम्ही पहाल की भार संयोजनांतील भार प्रकरणासाठी विहित केलेले घटक लिमिट स्टेट दृष्टिकोनातून येत आहेत उदाहरणार्थ तुम्हाला १ २DLLL±EL १ ५DL±EL च्या भार संयोजनांची तपासणी करणे आवश्यक आहे एक विघटनाचे प्रकरण घडून येत आहे जेथे तुमच्याकडे ० ९DL ± १ तर हे वर्किंग स्ट्रेस दृष्टिकोनासाठी लागू होत नाही जसे आम्ही प्रबलित मॅसोनरी डिझाईन साठी आणि मॅसोनरी डिझाईन साठी वापरतो म्हणून सावधगिरीचा शब्द असा की तुम्ही वर्किंग स्ट्रेस दृष्टिकोनातून लागू आपण या डिझाइनला दंड आकारू भूकंप भारासाठी आम्ही पुन्हा भूकंप भाराच्या ७५ टक्के घेऊ तर शिअर बल गुणिले उंची आम्हाला उलटवणारी मोमेंट ० ७५ x ३८ kN देईल जी भिंतीच्या डिझाईन साठी लिहून दिली होती भिंतीची उंची ३ च्या डिझाईन साठी बाजू कडून येणारे बल विहित केले आणि म्हणूनच आम्ही एका मोमेंट कडे पहात आहोत एक ८५ ५ kNm उलटवणारी मोमेंट अक्षीय भार प्रकरणे कोणती आहेत तो भूकंप भार होता आमच्याकडे भूकंप भारा पासून उलटवणारी मोमेंट होती आणि आता अक्षीय भारासाठी आमच्याकडे दोन प्रकरणे होती पहिले प्रकरण डेड भार अधिक लाईव्ह भार ७५ टक्क्यांकडे पाहत होतो आणि म्हणूनच एक प्रकरण P 1 आम्हाला सुमारे ५४ ६ kN देते ७५ टक्के डेड भार आणि लाईव्ह भाराचा अंदाज तुमचे प्रकरण १ आहे आम्ही त्याला P 1 म्हणतो प्रकरण २ डेड भार कमी करण्यासह तर DL च्या ६७ टक्के डेड भार जो आम्ही विचारात घेत आहोत सुमारे ३८ ७२६ kN इतका मिळत आहे तर आमच्याकडे दोन प्रकरणे आहेत जी आपण डिझाईन मध्ये पाहिली पाहिजेत मी अनुसरण करेल मी त्यातील एक प्रकरण घेईन आणि आम्ही त्या तपशिलात जाऊ आणि एखाद्याने दोन्ही बाबींकडे बघितले पाहिजे जोपर्यंत डिझाईन प्रश्न आहे त्या दृष्टीने तुम्हाला सर्वात वाईट परिस्थिती मिळेल भूमितीय आणि अनुज्ञेय स्ट्रेसेसचे काही पैलू जे आम्हाला निव्वळ बेड क्षेत्र आवश्यक आहेत आम्ही आताच याबद्दल बोललो ६० मिलीमीटर्स गुणिले ४३०० मिलीमीटर्स भिंतीची लांबी निव्वळ बेड क्षेत्र ० २५८ mm2 आहे आम्हाला क्षेत्राच्या दुसऱ्या मोमेंटचा अंदाज करणे आवश्यक आहे आणि भिंती च्या स्वतःच्या मध्य रेषेत स्थित या दोन पट्ट्यांच्या भूमितीचा विचार करून क्षेत्राच्या दुसऱ्या मोमेंटचा अंदाज केला जातो तर क्षेत्राची दुसरी मोमेंट अंदाजीत ० ३९९४m 4 आहे प्लेनमधील फ्लेक्झर साठी आम्हाला प्रभावी खोलीची गणना आवश्यक आहे तर आपण लवकरच पाहत आहोत आपण असे गृहीत धरू की स्टील रिइन्फोर्समेंट ब्लॉकमध्ये असलेल्या दोन पोकळ्यांमध्ये ठेवली जाईल आणि म्हणूनच रिइन्फोर्समेंट साठी सेंट्रॉइड दोन रिइन्फोर्समेंट बार च्या मधोमध असल्याचे विचारात घेतले जाऊ शकते आणि म्हणून तो ब्लॉकचा एक अर्धा भाग आहे आणि म्हणून आम्ही गृहीत धरू शकतो की प्रभावी खोलीची गणना शेवटच्या कॉम्प्रेशन तंतूपासून स्टील रिइन्फोर्समेंट च्या सेंट्रॉइड पर्यंत केली जाते आणि ती काठा पासून २०० mm आहे आणि म्हणून प्रभावी खोली ४१०० मिलिमीटर्स म्हणून घेतली जाते नक्कीच जर स्टील रिइन्फोर्समेंट बऱ्याच पेशीं मध्ये ठेवलेली असेल तर तुम्हाला पुरेशा प्रमाणात परत यावे लागेल आणि तपासणी करावी लागेल परत यावे लागेल आणि प्रभावी खोलीच्या गणनेत बदल करावे लागतील अनुज्ञेय कॉम्प्रेसिव स्ट्रेस २५ टक्के म्हणून अंदाजीत केला मॅसोनरीच्या कॉम्प्रेसिव सामर्थ्याच्या एक चतुर्थांश जो ८ MPa होता तर F a २ MPa आहे स्ट्रेन ग्रेडियंट च्या प्रभावामुळे Fb वाढतो आहे तुमच्याकडे १ २५ F a आहे तो २ ५ MPa असेल आणि Fs पूर्वी सांगितल्यानुसार २३० MPa असेल n मॉड्युलर गुणोत्तराच्या अंदाजासाठी प्रामुख्याने इलॅस्टीसीटी च्या मॉड्यूलस ची आवश्यकता असते तर Em ५५० f m ४४०० MPa तर मॉड्युलर गुणोत्तर तर आपण डिझाईन कडे पाहू आपण ज्या पुनरावृत्ती दृष्टिकोनाबद्दल बोललो त्या दोन पद्धती आहेत आणि त्याला किंवा तिला आवडेल असा दृष्टिकोन निवडणे डिझायनर वर अवलंबून आहे दोन्ही पुनरावृत्ती प्रक्रिया आहेत आणि अशा इतर पद्धती देखील असू शकतात जी एखादी व्यक्ती वापरू शकते मुळातच मूलभूत आवश्यकता जवळजवळ समान असतात तर आम्ही प्रक्रिया एक पाहू पहिल्या प्रक्रिये मध्ये आम्ही प्रथमतः असे मानले की कॉम्प्रेशन नियंत्रण ठेवतो आणि नंतर अंदाज केलेल्या तटस्थ अक्षाच्या खोली साठी ती धारणा योग्य आहे की नाही हे तपासा आणि नसेल तर तटस्थ अक्षाची खोलीची ज्या प्रकारे गणना केली त्यात बदल करा आणि मग आवश्यक असलेल्या स्टीलच्या क्षेत्रफळावर पोहचा तर बाह्य मोमेंटच्या आणि भाराच्या क्रियेअंतर्गत भिंतीची लांबी l w आहे प्रभावी खोली l w - d' आहे जो प्रभावी d आहे तर d' स्टील रिइन्फोर्समेंटच्या सेंट्रॉइड पासूनचे असे अंतर आहे जेथे तुमचा टेन्शन परिणामी कार्यरत आहे आणि मग तुमच्याकडे कॉम्प्रेशनचे कॉम्प्रेसिव स्ट्रेसेसचे त्रिकोणीय वितरण आहे आणि C कॉम्प्रेशन मधील परिणामी आहे कॉम्प्रेस्ड् झोन ची लांबी जी तटस्थ अक्षाची खोली k d आहे जी ची आम्हाला अंदाज करण्याची आवश्यकता आहे तसेच संबंधित स्ट्रेसच्या गणनांमध्ये आम्हाला j d ची देखील आवश्यकता आहे जो 1 kd3 आहे तर पहिल्यांदाच आपण असे गृहीत धरू की मॅसोनरी कॉम्प्रेशन नियंत्रित करते आणि मॅसोनरीतील कॉम्प्रेसिव बलाची गणना करू बेडची रुंदी ६० mm k अज्ञात आहे आणि प्रभावी खोली ४ १ मीटर आहे तर आमच्याकडे k मधील कॉम्प्रेसिव बलासाठी एक अभिव्यक्ती आहे मोमेंट ० च्या बरोबर घेऊन मोमेंटची बेरीज ० च्या बरोबरीत घेऊन आम्ही k मधील वर्गसमीकरण अभिव्यक्ती लिहू शकतो k साठी अभिव्यक्ती सोडवा आणि आम्हाला k साठी ० १६ चे मूल्य मिळेल आता त्याद्वारे तुम्ही परत जाऊन कॉम्प्रेसिव बलाचा अंदाज घेऊ शकता आणि जसे आपल्याला माहित आहे की टेन्साईल बल C P समतोलाद्वारे होणार आहे आम्हाला टेन्साईल बलाचा एक अंदाज येतो आता त्याद्वारे आपण स्टील मधील स्ट्रेस तपासू आणि स्टील मधील स्ट्रेसचा अंदाज केला जातो कारण कॉम्प्रेशन नियंत्रण करत आहे आमच्याकडे मॅसोनरीतील स्ट्रेस Fb च्या बरोबरीने आहे आणि म्हणून समान त्रिकोण आणि अनुकूलतेवरून आम्ही स्टील मधील स्ट्रेस काय आहे याचा अंदाज लावू शकतो परंतु स्टील मधील हा स्ट्रेस २३० MPa च्या स्टील मधील परवानगी असलेल्या स्ट्रेस पेक्षा खूपच जास्त कार्य करतो आता हे असे सूचित करते की मॅसोनरी कॉम्प्रेशन नियंत्रित करते ही धारणा चुकीची आहे आणि म्हणूनच k चा अंदाज चुकीचा आहे म्हणून आपल्याला परत जाऊन स्टील मधील स्ट्रेस नियंत्रण करीत असलेल्या परिस्थिती कडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि संबंधित k काय आहे याचा अंदाज करावा लागेल आणि नंतर मॅसोनरीतील कॉम्प्रेसिव स्ट्रेसचा अंदाज घ्या तर पुढील चरणांचे अनुसरण करण्यासाठी आम्ही असे गृहीत धरतो की टेन्शन नियंत्रित करते स्टील नियंत्रित करते आणि आम्हाला आता स्टीलच्या प्रभावी क्षेत्राचा अंदाज बांधला पाहिजे आम्ही स्टीलच्या प्रभावी क्षेत्राचा उपयोग नंतर आम्ही स्टील मधील स्ट्रेस अनुज्ञेय स्ट्रेस पेक्षा कमी आहे का आणि मॅसोनरीतील स्ट्रेस परवानगी असलेल्या स्ट्रेस पेक्षा कमी आहे की नाही यांची आवश्यकता पूर्ण करीत आहोत की नाही हे तपासण्यासाठी वापरतो तर eff म्हणून अंदाजीत आहे उलटवणाऱ्या मोमेंटमुळे उद्भवणाऱ्या ईकसेंट्रीसिटी मुळे येणाऱ्या टेन्शनचा परिणाम आम्ही विचारात घेत आहोत तर म्हणूनच टेन्शनची बेरीज अधिक अक्षीय भार भागिले F s म्हणून eff चा पहिला अंदाज म्हणून अंदाजीत केला जाऊ शकतो तर टेन्साईल बल ज्याची आम्ही मागील चरणात गणना केली PFs हा एक प्रारंभिक बिंदू असू शकतो

ज्यावरून स्टीलच्या टक्केवारीचा अंदाज केला आहे स्टीलची टक्केवारी ρeff च्या अंदाजानुसार आम्ही प्रयत्न करू शकतो आणि वर्गसमीकरणाच्या अभिव्यक्ती पासून k चा अंदाज करतो आणि k चा अंदाज काढला जातो आणि j चा 1 k3 असा देखील अंदाज काढला जातो तर आम्हाला आता या अंदाजासह हे पहावे लागेल की टेन्शन नियंत्रित करते आणि मॅसोनरी स्ट्रेस अनुज्ञेय स्ट्रेस मध्ये आहे या आवश्यकतांचे आम्ही समाधान करतो की नाही तर आपण k आणि j चा वापर करून स्टीलच्या स्ट्रेसचा म्हणून अंदाज लावू आणि हा M' दुसरे काहीही नसून बाह्य मोमेंट अधिक अतिरिक्त उलटवणाऱ्या मोमेंट जे आडव्या छेदांमधील टेन्शन च्या उद्भवण्यामुळे अक्षीय बलावरील ईकसेंट्रीसिटीमुळे आणि कॉम्प्रेशनच्या असमान वितरणामुळे येत आहे आणि हे पूर्णपणे १९१ ९७ kNm पर्यंत येते आम्ही मागील अभिव्यक्ती मध्ये ते वापरतो हे आम्हाला स्टीलच्या स्ट्रेसचा अंदाज देते आणि स्टील स्ट्रेस या प्रकरणांमध्ये २२८ १५ MPa आहे जे Fs किंवा स्टील मधील परवानगीच्या स्ट्रेस पेक्षा कमी आहे तर ही आवश्यकता पूर्ण करते आता आम्ही येथे मूलभूत पणे २ १२ mm व्यासाचे बार वापरू शकतो eff मिळविण्याकरीता जे २१५ २५ mm2 आहे अर्थात eff चा अंदाज एक प्रारंभिक अंदाज होता आम्ही त्यात सुधारणा करू शकतो मुळात तुम्ही जर eff १२ व्यासांचे दोन बार निवडत असाल तर स्टीलचे क्षेत्रफळ थोडे अधिक आहे तर या विशिष्ट प्रकरणात त्याचा फारसा फरक पडत नाही तुम्ही पाहू शकता की स्टील मधील संबंधित स्ट्रेस २१७ १ MPa आहे आणि तरीही स्टील मधील अनुज्ञेय टेन्साईल स्ट्रेस पेक्षा f s कमी आहे या स्थितीत समाधानी आहे तथापि आवश्यक असलेल्या बार च्या संख्ये मध्ये काही बदल आहेत का ते तपासणे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार d' चे अद्यतन आहे की नाही ते तपासून घ्यावे आणि मग परत यावे आणि गणनांमध्ये या टप्प्यावर दुरुस्ती करावी त्यानंतर मॅसोनरी स्ट्रेसचा अंदाज केला जातो fm चा अंदाज करणे आवश्यक आहे आणि स्टीलच्या स्ट्रेसच्या स्थितीतील समान त्रिकोणापासून fm चा अंदाज लावला जाऊ शकतो आणि या प्रकरणात ते आपण ० ४ MPa कडे पाहत आहोत आणि हे fb पेक्षा लहान आहे जो २ ५ MPa आहे आणि म्हणून या विशिष्ट टप्प्यात सर्व आवश्यकतांचे समाधान झाले आहे ठीक आहे तर आम्ही १२ mm व्यासाच्या बारच्या दोन संख्यांकडे पहात आहोत जे दोन दिशानिर्देशांना विचारात घेऊन दूरच्या कडेवर ठेवलेले आहेत संरचनेची सममिती दिलेली असताना आम्ही फक्त एक दिशा केली परंतु नंतर ते दोन्ही दिशानिर्देशांसाठी सत्य आहे आणि म्हणून आम्ही १२ mm व्यासाच्या दोन बार कडे पाहत आहोत जे आम्ही दूरच्या पेशीत ४ ३ मीटर लांबीच्या भिंतीच्या डाव्या आणि उजव्या टोकांवर ठेवले आहे ठीक आहे आता जोपर्यंत शिअर डिझाईन चा संबंध आहे आम्ही शिअर डिझाईन च्या बाबतीत कसे करतोय तर मागील स्लाइड मध्ये फ्लेक्झर डिझाईनची काळजी घेतली गेली आहे शिअर बल ज्या विषयी आपण बोलत आहोत तो ३८ kN चे बाजू कडून येणारे बल आहे परंतु ७५ टक्क्यांपर्यंत कमी करून आणि म्हणूनच तुम्ही शियर बल म्हणून २८ ५ kN कडे पहात आहात बाजू कडून येणाऱ्या भारा च्या या पातळी मुळे भिंतीवर आधारित असलेल्या प्रत्यक्ष स्ट्रेसचा प्रथम आपण अंदाज घेऊ

आता जर तुम्हाला आठवत असलेल्या विचारांपासून भिंतीचे प्रसर गुणोत्तर किंवा भिंतीचे M Vd गुणोत्तराद्वारे मुख्यत्वेकरून प्रभावित वेगवेगळ्या परिस्थितींंसाठी वेब शिअर रिइन्फोर्समेंट सहित किंवा व्यतिरिक्त स्वीकार्य शिअर स्ट्रेस काय असावा आणि स्वीकार्य शिअर स्ट्रेसचे महत्तम मूल्य Fv च्या दृष्टीने जे संहिता बनवत आहे तर या प्रकरणात शिअर स्ट्रेसची पातळी कमी आहे आम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंटसह किंवा त्याशिवाय जाणे आणि प्रथम M V d चा अंदाज पाहणे निवडू शकतो आणि मग F v आणि F v max चा विचार की जो आम्हाला वेब शिअर रिइन्फोर्समेंटसह आणि व्यतिरिक्त केलाच पाहिजे तर प्रथम आपण M छेद V d चा अंदाज करू ही एक काहीशी स्क्वॅट भिंत आहे ती लांबीत ४ ३ मीटर आहे आणि म्हणून आम्ही प्रतिसादाची अपेक्षा ह्या भिंतीच्या बाजू कडून येणारा भाराचा प्रतिसाद मुळात शिअर डीफॉर्मेशन द्वारे नियंत्रित केला जाईल तर या विशिष्ट प्रकरणात जर आपण वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करत असल्यास परवानगी असलेल्या स्ट्रेसची गणना अशी केली जाते यामुळे मॅसोनरीचे कॉम्प्रेसिव सामर्थ्य म्हणून कसे येते आणि मापदंड जे शिअर सामर्थ्यावर परिणाम करतात तर हे ० ३८५ MPa अंदाजीत आहे येथे ० २५४ MPa च्या अंदाजानुसार F v max मर्यादित आहे तथापि आमचा मॅसोनरी शिअर स्ट्रेस ० ११ आहे ० ११ MPa च्या प्रमाणात आणि म्हणून आम्ही स्वीकार्य स्ट्रेस किंवा महत्तम स्वीकार्य शिअर स्ट्रेस च्या बऱ्यापैकी आत आहोत आम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करणार नसल्यास तरीही आम्ही ठीक आहोत ते असेल आणि येथे देखील अनुमत स्ट्रेस ० २५७ MPa आहे तथापि आमचा वास्तविक शिअर स्ट्रेस खूपच कमी आहे ज्याचा अर्थ असा आहे की वेब शिअर रिइन्फोर्समेंट न देता भिंत भिंतीच्या च अधीन असलेल्या शिअर ची काळजी घेण्यासाठी स्वतःच पुरेशी आहे तथापि आम्ही फक्त त्या प्रकरणाकडे पाहू आम्ही भिंत प्रकार C साठी वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करत असल्यास आम्ही पुरविलेल्या वेब शिअर रिइन्फोर्समेंट तपशिलांची आवश्यकता पूर्ण करते की नाही तर मी वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करीत आहे आता आम्ही मुळात स्पेसिंग s गृहीत धरतो शिअर रिइन्फोर्समेंटचे जास्तीत जास्त स्पेसिंग ० ५d आणि १ २ मीटर पेक्षा जास्त नसावे आणि आम्ही दोन्ही पैकी कमी असलेले घेऊ तर आम्ही प्रदान करू इच्छित किमान शिअर स्टील १ मीटर किंवा १००० मिलिमीटर स्पेसिंग गृहीत धरू शकतो हे आम्ही तपासू शकतो किमान शिअर स्टील कमीत कमी क्षेत्र खूप कमी येते तर Vs जेथे २८ ५ kN आणि म्हणून V यापूर्वीच अंदाजीत केला आहे Fs पुन्हा २३० MPa आहे आणि प्रभावी खोली Avmin च्या मूल्या ची गणना करण्यासाठी वापरली जाते

आडव्या आणि उभ्या रिइन्फोर्समेंट मध्ये जास्तीत जास्त स्पेसिंग ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी या तीन मूल्यां पेक्षा कमी असणे आवश्यक आहे एकूण lw3 hw3 किंवा १ २ मीटर ३ पैकी कमी असलेले विचारात घ्यावे लागेल या प्रकरणात भिंतीची लांबी ४ ३ मीटर आहे आणि भिंतीची उंची ३ मीटर आहे आणि म्हणून h3 नियंत्रित करेल १ मीटर चालेल आणि ते जास्तीत जास्त स्पेसिंग आहे आणि म्हणूनच मी या गणितांमध्ये गणनेसाठी स्पेसिंग म्हणून १ मीटर वापरला होता आपण असे मानुया की १ मीटर च्या अंतरावर ८ mm व्यासाचे बार प्रदान करीत आहोत आणि जर तुम्ही १ मीटर स्पेसिंग वर ८ mm व्यासाचे बार प्रदान करत असाल तर मग स्टील ची टक्केवारी ५० २६ बनते ८mm व्यासाच्या बारचे क्षेत्रफळ असेल १ मीटर स्पेसिंग ने विभाजीत तर ते आपल्याला सुमारे ० ०२५ टक्के देते ठीक आहे का आता आम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करीत आहोत असे गृहीत धरून प्रबलित मॅसोनरीच्या भिंत प्रकार C साठी पुरविल्या जाणाऱ्या वेब शिअर रिइन्फोर्समेंटची संख्या पुरेशी आहे तुम्हाला भिंत प्रकार C साठी लिहिलेले नियम आठवत असल्यास आम्हाला आडव्या आणि उभ्या दिशानिर्देशांमध्ये एकसमान रिइन्फोर्समेंट प्रदान करणे आवश्यक आहे आम्हाला हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की दोन्ही दिशांनिर्देशांमध्ये रिइन्फोर्समेंटची बेरीज भिंती च्या आडव्या छेदातील एकूण क्षेत्रफळाच्या किमान ० २ टक्के आहे प्रत्येक दिशेतील किमान रिइन्फोर्समेंट क्षेत्र एकूण आडव्या छेदातील क्षेत्राच्या ० ०७ पेक्षा कमी नसावे तर हे उल्लंघन केले जाईल असे आहे कारण आधी आम्ही पाहिले आहे ० ०२५ टक्के म्हणजे ८ mm बार १ मीटर च्या स्पेसिंगवर प्रदान केल्यावर आपल्याला मिळते आणि मग आडव्या आणि उभ्या दिशानिर्देशांमध्ये आपल्याला किमान ० २ टक्के मिळणे आवश्यक आहे म्हणून आम्ही जाऊन या गरजा पूर्ण करतो की नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे आहे तर वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करून आम्ही असे गृहीत धरले की आम्ही १ मीटर च्या स्पेसिंगसाठी गणना केली आहे आम्ही तपासणी केली १ मीटर पुरेसे नाही आणि म्हणूनच १ मीटर स्पेसिंगमुळे आपण आडव्या दिशेने जाऊ आम्हाला स्टीलची टक्केवारी ० २५ टक्के म्हणून मिळते म्हणून आम्ही ५०० mm स्पेसिंगवर १० mm व्यासाचे बार गृहीत धरतो आणि आडव्या दिशेतील स्टीलची टक्केवारी नंतर अंदाजे १ स्टील बारचे क्षेत्रफळ भागिले ५०० mm स्पेसिंग २०० mm ची रुंदी गुणिले १०० केले जाते आणि आम्हाला सुमारे ० ०७८ टक्के मिळतात जे आवश्यक असलेल्या सात टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता उभ्या दिशेच्या पंक्तीतील स्टीलची टक्केवारी ७८ ५४ आहे आम्ही स्टीलची रिइन्फोर्समेंट प्रदान करतो असे गृहीत धरून विभाजली आहे गृहीत धरून की आम्ही १५० उंचीच्या १ ब्लॉकसह प्रत्येक ब्लॉक १५० mm उंचीचा वैयक्तिक ब्लॉक मध्ये स्टील रिइन्फोर्समेंट प्रदान करतो तर उभ्या दिशेने तुम्ही पहात असल्यास किती बार प्रदान करावे लागतील तर हे वैकल्पिक ब्लॉक्स् आहेत म्हणजे ते २ x १५० आहे जे वैकल्पिक थरां मध्ये प्रदान केले जातील अशा १० mm बार साठी आम्हाला सुमारे ० १३ टक्के मिळतात तर हे पुन्हा ० ०७ टक्क्यां हून अधिक आहे तुमच्याकडे आणखी एक आवश्यकता आहे की आडव्या आणि उभ्या उभ्या दिशेतील स्टील आडव्या स्टीलच्या तुलनेत ३ पट असावे आणि म्हणूनच तुम्हाला कदाचित हे १५० पर्यंत कमी करावे लागेल आणि तपासा की अतिरिक्त उभ्या स्टीलची आवश्यकता आडव्या स्टीलच्या ३ पट असेल याची देखील काळजी घेतली जाते दोन्ही दिशांनिर्देशातील रिइन्फोर्समेंटची बेरीज ० ०७८ अधिक ० १३१ होईलआणि म्हणून ० २०९ जे ० २ आहे ० २ टक्क्यांपेक्षा अधिक जी की इतर आवश्यकतांपैकी एक होती तर म्हणून आम्ही प्रत्यक्षात शिअर डिझाईन च्या पैलूंकडे पाहिले आहे ही भिंत वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान केल्या शिवाय सोडली जाऊ शकते परंतु जर तुम्ही वेब शिअर रिइन्फोर्समेंट प्रदान करीत असाल तर विशिष्ट प्रकारच्या A B किंवा C साठी किमान स्टीलची काळजी केली जात आहे हे सुनिश्चित करण्यासाठी या तपासण्या आहेत ज्या करणे गरजेचे आहे ठीक आहे त्या सह मला शेवटच्या पैलू बद्दल बोलू द्या जे सच्छिद्र शिअर भिंतीसाठी विलक्षण आहे मागील प्रकरणात आम्ही एका रिक्त भिंतीकडे पाहिले जी लांबीत ४ ३ मीटर होती आणि जर आपण ती एक बहुमजली रचना असल्याचे विचारात घेतले असेल तर तर तुम्हाला शिअर भिंतीचे डिझाईन अगदी तशाच प्रकारे पार पाडले पाहिजे जसे तुम्ही स्पष्टीकरणात्मक उदाहरण ३ मध्ये पाहिले परंतु जर तुम्ही एखाद्या सच्छिद्र प्रबलित मॅसोनरीची शिअर भिंत पाहत असाल तर ती एक गोष्ट बदलेल आणि तुम्ही तुमच्या गणितामध्ये उलटवणाऱ्या मोमेंट म्हणजे पिअर्स मध्ये वेगवेगळ्या अक्षीय बलांना कारणीभूत ठरते यावर पुरेसा विचार केला पाहिजे भुकंपाच्या बलामुळे आणि भूकंप बलामुळे उद्भवणाऱ्या उलटवणाऱ्या मोमेंटमुळे अक्षीय बलामध्ये बदल झाला आहे आणि त्यास तुमच्या गणितामध्ये हिशोबात घ्यावे लागेल तर जर तुम्ही गुरुत्व बलांकडे पहात असाल तर उलटवणाऱ्या मोमेंट च्या कारणांमुळे डेड भारापासून लाईव्ह भारापासून आणि भुकंपाच्या बलापासुन गुरुत्वाकर्षण बल येऊ शकतात तर उलटवणाऱ्या मोमेंट पासून अतिरिक्त अक्षीय बल जे स्वभावाने टेन्साईल किंवा स्वभावाने कॉम्प्रेसिव असू शकते भुकंपाच्या दिशेवर अवलंबून आणि भिंती च्या स्थानावर अवलंबून ज्या संरचनेच्या एकंदरीत भूमितीच्या संदर्भात जे तुम्ही विचारात घेतले आहे त्या व्यतिरिक्त विचारात घेणे देखील आवश्यक आहे अक्षीय बल म्हणून पियर्सकडे वितरित होणाऱ्या उलटवणाऱ्या मोमेंटचा विचार केला पाहिजे तर तेथील वेगवेगळ्या भिंतींच्या Pe भूकंप बलावरून तुमच्याकडे हे अतिरिक्त अक्षीय बल आले आहे जर तुम्ही त्याची वेगवेगळ्या भिंती साठी गणना केली तर तर मुळात तुम्ही त्याची गणना कशी करू शकता आणि ते कोठून येत आहे संपूर्ण इमारतीची रचना करणाऱ्या सच्छिद्र शिअर भिंतीवर कार्यरत बाजू कडून येणारे बल प्रत्यक्षात दूरच्या पियर्समध्ये अतिरिक्त कॉम्प्रेशनची परिस्थिती आणि डाव्या टोकाला असलेली टेन्शनची परिस्थिती निर्माण करेल हे लक्षात घेऊन की भूकंप बल डावीकडून उजवीकडे कार्य करीत आहे आम्ही सहसा या प्रकरणात आमच्याकडे तीन पियर्स आहेत मध्यभागी असलेला पियर संपूर्ण इमारतीच्या प्लॅन च्या मध्यरेषेसह संरेखित केला असल्यास तर उलटवणाऱ्या मोमेंटमुळे अक्षीय बलामध्ये कमीत कमी बदल दिसून येईल किंवा उलटवणाऱ्या मोमेंटशी संबंधित अक्षीय बल ० च्या जवळ असेल तथापि ते भूमितीवर अवलंबून आहे परंतु आपण ज्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे या भिंतीत दोन पियर कसे आहेत जी तीन पियर पासून बनलेली आहे उलटवणाऱ्या मोमेंटमुळे अक्षीय बल कसे असेल आणि दुरच्या पियर मध्ये क्वांटम काय आहे तर आम्हाला अंदाज घेण्यात रस आहे की आडव्या छेदाचा तटस्थ अक्ष काय आहे तीन वेगवेगळ्या पियर मधून बनवलेली भिंत आमच्याकडे पियर १ पियर २ आणि पियर ३ आहेत आणि म्हणून या प्रत्येक पियरशी संबंधित अक्षीय बलाचा अंदाज लावण्यास आम्ही सक्षम होऊ या प्रकरणात पियर १ पियर २ आणि पियर ३ प्रत्येक पियरच्या आडव्या छेदाचे क्षेत्रफळ जे Ai i आहे जे काहीच नाही परंतु प्रत्येक पियरच्या सेंट्रॉइड दरम्यान अंतर जे तटस्थ अक्षाचा विचार करत आहे

तर परिणाम उलटवणाऱ्या मोमेंटमुळे येतो उलटवणारी मोमेंट गुणिले संबंधित क्षेत्रफळ गुणिले तटस्थ अक्षापासून त्या आडव्या छेदाचे सेंट्रॉईड दरम्यानचे अंतर भागिले तटस्थ अक्षाच्या संदर्भातील आडव्या छेदाच्या क्षेत्राची दुसरी मोमेंट पासून जडत्वाची मोमेंट तर अक्षीय बलाच्या या अतिरिक्त घटकाचा विचार करणे आवश्यक आहे आणि बाजू कडून येणाऱ्या बलाच्या पातळीवर अवलंबून तुम्ही पाहू शकता दूरच्या पियरचा प्रत्यक्षात अतिरिक्त प्री कॉम्प्रेशनमुळे फायदेशीर प्रभाव पडतो किंवा उत्कर्षामुळे प्रतिकूल परिस्थितीत किंवा अगदी टेन्शन च्या अधीन येऊ शकतो आणि म्हणूनच तुम्हाला माहित आहे की शिअर सामर्थ्य प्री कॉम्प्रेशनच्या पातळीवर थेट अवलंबून असते तुमच्याकडे पियर्समध्ये वेगवेगळ्या परिस्थिती असू शकतात आणि म्हणून डिझाइनला या विशिष्ट बाबीचा पुरेसा विचार करणे आवश्यक आहे आणि जर तेथे लक्षणीय असतील तर प्लॅनमध्ये सममितीपासून लक्षणीय विचलन आहे नंतर ते पुन्हा प्रत्येक पियरच्या वास्तविक डिझाईन बलात चिंतेचे कारण ठरणार आहे